नमस्कार आणि या व्हिडीओ लेक्चर मध्ये आपले स्वागत आहे तर हे व्हिडिओ लेक्चर आपण मागील भागाच्या शेवटापासून सुरुवात करुया जिथे आपण फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन्स याबाबत चर्चा केलेली आणि हे ऑथेंटिकेशन साठी कसे वापरले जाते आणि सिक्युरिटी च्या दुसऱ्या कारणांसाठी कसे वापरले जाते विशेषतः लाईट वेट डिव्हाइसेस एज डिव्हाइस जे आयओटीमध्ये वापरले जाते त्यासाठी कसे महत्त्वाचे आहे या गोष्टींची चर्चा आपण केलेली होती आपण असे पण म्हटले की तिथे सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या पीयूएफचे दोन प्रकार आहेत एक आर्बिटर पीयूएफ होता तर दुसरा रिंग ऑसीलेटर पीयूएफ होता या भागात आपण जिथे थांबलो होतो पासून सुरुवात करुया आपण आणि रिंग ऑसीलेटर आणि आर्बिटर पीयूएफ याबाबत अधिक माहिती पाहूया आपण या दोघांची तुलना देखील करूयात आणि नंतर आपण प्रत्यक्षात ह्या दोन्ही ऑथेंटिकेशन योजना कशा तयार करू शकू पीयूएफची सध्याची कमतरता कोणती आहे आणि त्यातील संभाव्य कमतरता कशी कमी करता येईल ते पाहू तर आठवा आपण प्रत्यक्षात जे रिंग ऑसीलेटर पीयूएफ पाहिले होते ते काहीसे असे होते तिथे रिंग ऑसीलेटरची एक मालिका होती तर इथे आपल्याकडे N ऑसीलेटर आहेत आणि प्रत्येक रिंग ऑसीलेटर ला आकृतीत दाखविल्याप्रमाणे तीन इन्व्हर्टर गेट आहे आणि तिसऱ्याचे आउटपुट हे looped back केले आहे आणि पहिल्या इन्व्हर्टरशी कनेक्टेड आहे आता आपल्याकडील हे सर्व रिंग ऑसीलेटर आउटपुट मल्टिप्लेक्सर्सशी जोडलेले आहे म्हणून हे दोन एन बाय 2 बिट मल्टिप्लेक्झर्स म्हणून दर्शविले गेले आहे परंतु आपण त्यास एन बिट मल्टीप्लेक्झर्स म्हणू शकतो आणि मग तुमच्याकडे काउंटर आणि रिस्पॉन्स आहे जो 1 बिटचा आहे रिंग ऑसीलेटर पीयूएफ हे असे काहीतरी आहे वास्तविक रिंग ऑसीलेटर पीयूएफ सुरू करण्यासाठी वापरकर्त्यास आवश्यकतेनुसार इनएबल सिग्नल द्यावा लागेल आवश्यकतेनुसार इनएबल 0 वरुन 1 वर बदलावे लागते आणि एक चॅलेंज देखील द्यावे लागते तर येथे एक चॅलेंज आहे ते म्हणजे मूलत या एन ऑसीलेटरपैकी 2 रिंग ऑसिलेटर निवडणे म्हणून इथे असलेल्या एन रिंग ऑसिलेटरपैकी त्यांच्यातील 2 मुख्यतः निवडणे हे चॅलेंज असेल उदाहरणार्थ चर्चेत पुरते आपण असे म्हणू या की रिंग ओसीलेटर 2 आणि रिंग ओसीलेटर एन घेतले आहे आता आपल्याला माहित आहे की जेव्हा इनएबल सिग्नल 1 आहे तेव्हा पीयूएफची सुरुवातीची अवस्था आहे जिला फीडबॅक मिळतो आणि परिणामी तेथे एक स्क्वेअर वेव्हफॉर्म आहे जो पीयूएफच्या आउटपुटवर उपस्थित होतो मागील लेक्चर मध्ये चर्चा केल्यानुसार या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी या पीयूएफच्या या उत्पादन प्रक्रियेचे काम आहे तर उदाहरणार्थ आपण नमूद केले आहे की त्यात कॅपेसिटन्स आहे तिथे थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि इतर विविध नॅनोस्कॅल पैलू आहेत ज्यामुळे रिंग ऑसीलेटर पीयूएफची फ्रिक्वेन्सी प्रत्यक्षात बदलू शकते त्यामुळे काय अपेक्षित आहे तर अपेक्षित आहे तर या प्रत्येक एन रिंग ऑसीलेटरने निर्माण केलेली फ्रिक्वेन्सी ही वेगळी हवी आता आपण म्हटल्याप्रमाणे काय होईल तर एक चॅलेंज प्रत्यक्षात रँडमली 2 रिंग ऑसीलेटर निवडेल म्हणून आपण आपल्या चर्चेमध्ये रिंग ओसीलेटर 2 आणि एन विचार केला होता आणि या इंट्रान्सिक प्रॉपर्टीजमुळे आणि रिंग ओसीलेटर 2 आणि एन ह्यांच्यामुळे निर्माण झालेल्या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी ही वेगळी असेल आता येथे काय केले जाते की तिथे मल्टिप्लेक्सझर आहे जे रिंग ऑसीलेटर 2 आणि रिंग ऑसीलेटर N यांना मल्टिप्लेक्स करते त्यामुळे आपल्याला काय मिळतं आर ए आणि आर बी या दोन्हीही स्क्वेयर वेव्हफॉर्म आहेत एक ही आरए या रिंग ऑसीलेटर 2 मुळे आहे आणि मल्टिप्लेक्सर्स ज्याने 2 रा रिंग ऑसीलेटर त्याच्या आउटपुटमध्ये स्विच केले आहे आणि या मल्टीप्लेक्सरने एनथ रिंग ऑसीलेटर आरबी वर स्विच केले आहे आता आपल्याकडे दोन काउंटर आहेत दोन्ही काउंटर 0 ने सुरु होतात आणि ते प्रत्येक पिरिऑडिक किंवा प्रत्येक पॉझिटिव पल्स जी रिंग ऑसीलेटरमधून मिळालेली आहे त्याची गणना करण्यास सुरुवात करतात त्यामुळे आपल्याला काय माहीत आहे 2 रिंग ऑसीलेटर हे त्यांच्या इंट्रान्सिक प्रॉपर्टीज मुळे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वर काम करत असतातहे दोन काऊंटर 1 2 सेकंदानंतर वेगवेगळे काऊंट प्राप्त करतात आता या आधारे आपण 1 किंवा 2 सेकंदाच्या नंतर तुलना करू आणि या 2 काउंटर पैकी कोणते अधिक आहे हे शोधून काढू आणि त्यानुसार आपण 1 किंवा 0 चे आउटपुट देऊ तर आपल्या उदाहरणात चॅलेंजचा रिस्पॉन्स हा ऑर्डर 0 असेल जर या काउंटरशी संबंधित फ्रिक्वेन्सी एफएचे मूल्य जास्त असेल तर आपण आउटपुट 1 प्रदान करतो अन्यथा आपण आउटपुट 0 प्रदान करतो येथे आपण काय पहात आहोत ते हे आहे की हार्डवेअर डिव्हाइस हे रिंग ऑसीलेटर पीयूएफ लागू करेल आणि नंतर डिप्लोय करताना एप्लीकेशन रिंगला जी बीपीयूएफ होती तिला अनेबल करू शकेल एखादे चॅलेंज निवडा मूलत या रिंग ऑसीलेटरची जोडी निवडा एकतर 1 किंवा 0 असे आउटपुट प्रदान करा आता या रिंग ऑसीलेटर पीयूएफचा संपूर्ण हेतू किंवा रिंग ऑसीलेटर पीयूएफचे संपूर्ण वैशिष्ट्य म्हणून मागील व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की हे आउटपुट रिस्पॉन्स एखाद्या डिव्हाइस मधले फंक्शन असतील जर आपल्याकडे दोन समान डिव्हाइस असतील तर यातील प्रत्येक डिव्हाइस मध्ये रिंग ऑसीलेटर पीयूएफ असेल मला एखाद्या चॅलेंज साठी वेगवेगळे रिस्पॉन्स देईल तर हे केले गेले आहे की हे एक चॅलेंज मला थोडासा रिस्पॉन्स देते म्हणून जर आपण ही रिंग ऑसीलेटर विविध चॅलेंजसह रन केले तर आपण मोठे आउटपुट रिस्पॉन्स तयार करू शकतो उदाहरणार्थ मी सतत निरनिराळे चॅलेंज निवडल्यास मला खूप मोठे रिस्पॉन्स मिळतील प्रत्येक रिस्पॉन्स हा इतरांपासुन स्वतंत्र असेल तर आपण एक उदाहरण घेऊयात आणि आपण प्रत्यक्षात रिंग ऑसीलेटर पीयूएफच्या विविध प्रॉपर्टीज पाहूयात तर आपण फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन फॉर ऑथेंटिकेशन अँड सिक्रेट की जनरेशन ह्या विशिष्ट पेपरचा संदर्भ घेत आहोत जे डीएसी 2007 मध्ये प्राध्यापक देवदास यांनी प्रकाशित केले होते तर हा पेपर रिंग ऑसीलेटर पीयूएफ व्हर्टेक्स 4 एफपीजीए कसे इम्प्लिमेंट केले गेले हे दर्शवतो म्हणून त्यांनी अशा 15 डिव्हाइसेसची तुलना केली ही सर्व साधने अगदी एकसारखी आहेत आणि त्यांनी प्रत्येक एफपीजीए मध्ये 1024 रिंग ऑसीलेटर इम्प्लिमेंट केले याचा अर्थ असा की एन ओव्हर 1024 होते पुढे ते म्हणाले की 3 इनव्हर्टरऐवजी त्यांनी 5 इन्व्हर्टर वापरले आहेत म्हणून प्रत्येक रिंग ऑसीलेटरमध्ये 5 इनव्हर्टर आणि एक एन्ड गेट होता ही विशिष्ट आकृती इंटरशिप व्हेरिएशन किंवा युनिकनेस ऑफ पीयूएफ विशिष्टता किंवा युनिकनेस ऑफ पीयूएफ रिस्पॉन्स दर्शवते दिलेल्या चॅलेंजसाठी डिव्हाइस ए आणि इतर डिव्हाइस बी ला पाठविलेले समान चॅलेंज रिस्पॉन्स कनेक्ट केले आहेत आणि 2 रिस्पॉन्समधील हॅमिंग अंतर मोजले गेले आहे हे विशिष्ट क्राफ्ट 128 बिटसाठी रिस्पॉन्स दाखवते आता काय अपेक्षित आहे तर चांगल्या पीयूएफसाठी इंटर चीप व्हेरिएशन हे जास्तीत जास्त असावे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ए चा रिस्पॉन्स बी च्या रिस्पॉन्स पेक्षा शक्य तितका वेगळा असावा जर आपण 128 बीटचा प्रत्येक रिस्पॉन्स विचारात घेत असू तर ए आणि बी दरम्यान जास्तीत जास्त फरक असणे आवश्यक आहे तसं पाहायला गेलं तर ए आणि बी हे 64 बिट्समध्ये व्हेरी व्हायला हवेत आणि जसे आपण येथे बघतो एक्स अक्ष हे ए आणि बी यामधील हॅमिंग अंतर दर्शवत आहे आणि वाय अक्ष प्रोबबिलिटी दर्शवते आपण पाहतो की या हॅमिंग डिस्टन्स डिस्ट्रीब्यूशन साठी हे वेव्हफॉर्म मोठ्या प्रमाणात सरासरी 59 1 इतके आहे तर आदर्शपणे ते 64 असावे परंतु 59 हे खूप चांगले हॅमिंग डिस्टन्स आहे दुसरी तपासणी जी आपल्याला करावी लागणार होती ती म्हणजे इंटर चीप व्हेरिएशन म्हणून जसे आम्ही मागील लेक्चर मध्ये सांगितल्या प्रमाणे इंट्रा चिप व्हेरिएशन पीयूएफची पुनरुत्पादन किंवा सामर्थ्य दर्शवते म्हणून जसे आपण नमूद केले आहे की आपण पीयूएफ असलेल्या डिव्हाइसला तेच सारखे चॅलेंज देतो एक दिवसानंतर किंवा महिन्यानंतर किंवा वर्षानंतर वेगवेगळ्या परिस्थितीत आपण तेच डिव्हाइस पाठवतो आणि रिस्पॉन्स मिळवतो म्हणून आपल्याकडे देखील भिन्न पैलू असू शकतात जसे की असे म्हणूयात की आपण 20 डिग्री सेल्सिअसला 1 2 व्होल्टेजसह एक चॅलेंज पाठवू शकतो आणि दुसरे चॅलेंज या विशिष्ट उदाहरणात त्या अगदी सारख्या डिव्हाईसला ज्याला 120 ° ला हिट केले गेले होते आणि व्होल्टेज 1 08 व्होल्ट होते त्याला पाठवू तर चांगल्या पीयूएफसाठी काय अपेक्षित आहे ते म्हणजे तापमान वेळ आणि इनपुट व्होल्टेज यासारख्या पर्यावरणीय परिस्थितींशिवाय त्याच चॅलेंजसाठी रिस्पॉन्स शक्य तितका जवळचा असावा हा विशिष्ट ग्राफ इंट्रा चिप हॅमिंग डिस्टन्सच्या व्हेरिएशनचा अंदाज दर्शवितो म्हणूनच या 2 अटींमध्ये प्रत्येक रिस्पॉन्स सारख्या चॅलेंज साठी किती वेगळा असू शकतो हे सांगतो 20 ° 1 2 व्होल्ट्स आणि जेव्हा चॅलेंज 120 ° 1 08 व्होल्टवर दिले गेले तर आपण जे पहात आहात ते बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसून येते की रिस्पॉन्स वेगवेगळ्या वातावरणीय परिस्थितींसह बदलत नाही म्हणूनच वास्तविक पणे नोंदवलेल्या पीयूएफ रिस्पॉन्सच्या 128 बिट्सपैकी सरासरी 0 61 बिट व्हेरिएशन होते तर आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे पीयूएफ बघूया तर याला आर्बीटर पीयूएफ म्हणून ओळखले जाते आणि हे आपण पाहिले असलेल्या रिंग ऑसीलेटर पीयूएफच्या तुलनेत याला काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत एक आर्बिटर पीयूएफ मूलभूतपणे स्विचवर आधारित असतो तर त्यास दोन मल्टिप्लेक्सर्स असतात जे या विशिष्ट आकृतीचा विचार केल्यास स्विचमध्ये वापरले जातात दोघांनाही येथे समान 0 इनपुट दिले जाईल आणि त्याच 0 ने त्याला देखील जोडलेले आहे आणि यापैकी प्रत्येक मल्टीप्लेक्सर 0 किंवा 1 इनपुटच्या आधारे हे काय करेल तर ते संबंधित इनपुट आउटपुटवर स्विच करेल उदाहरणार्थ जर मल्टीप्लेक्सर्स सिलेक्ट लाइन ही 0 असेल तर मल्टीप्लेक्सर्स मधील हे इनपुट आउटपुटला पाठविले जाईल दुसरीकडे जर मल्टीप्लेझरची सिलेक्ट लाइन1 वर सेट केली असेल तर दुसरे इनपुट येथे असलेल्या इनपुट आऊटपुटवर स्विच केले जाईल आता आर्बिटर स्विचमध्ये दोन मल्टिप्लेक्सर्स वापरले जातात त्याच समान इनपुटला दोन्ही मल्टिप्लेक्सर्समध्ये स्विच केले जाते आणि दोन्ही मल्टिप्लेक्सर्समध्ये समान सिलेक्ट लाइन असते 2 मल्टीप्लेक्सर्समध्ये एक किरकोळ फरक आहे आणि आपण जे पहात आहात ते म्हणजे प्रत्येक मल्टिप्लेसरमध्ये इनपुट लाइन प्रत्यक्षात वेगळ्या प्रकारे कनेक्ट केलेली आहे उदाहरणार्थ येथे निळ्या लाईन या मल्टीप्लेझरमध्ये 0 शी जोडलेली आहे आणि म्हणून जेव्हा आउटपुटवर स्विच केले जाईल सिलेक्ट लाइन 0 आहे तर या प्रकरणात निळी लाईन 1 शी जोडलेली आहे त्याचप्रमाणे या केसमध्ये रेड लाईन 1 शी आणि या विशिष्ट मल्टिप्लेसरमध्ये 0 शी जोडलेली आहे आणि म्हणून जेव्हा सिलेक्ट लाईन 0 असेल तर ती रेड लाईन असते जी स्विच होऊ शकते तर आपण जे बोलत आहोत ते स्विचला विशिष्ट कॉन्फिगरेशन दिले गेले आहे आउटपुट सिलेक्ट लाईनवर अवलंबून असेल जर सिलेक्ट लाईन 0 असेल तर आपल्याकडे येथे वर ब्ल्यू लाईन आहे आणि तळाशी रेड लाईन आहे दुसरीकडे जर सिलेक्ट लाईन 1 वर सेट केली असेल तर ती रेड लाईन आहे जी वर जाते आणि ब्ल्यू लाईन जी खाली आहे म्हणूनच याचा अर्थ असा की सिलेक्ट लाईनवर अवलंबून आपण मल्टिप्लेक्सर्स प्रत्येक आउटपुटमध्ये ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन पाठवित आहोत तर हे प्रिमिटिव्ह कंपोनेंट ज्याला आर्बिटर स्विच ह्या नावाने ओळखले जाते तो नंतर आर्बीटर पीयूएफ तयार करण्यासाठी वापरला जातो तर आता या विशिष्ट स्विचबद्दल मूलभूत वैशिष्ट्य पाहुयात ज्यामुळे आर्बिटर पीयूएफसाठी ते इंटरेस्टिंग बनते ते म्हणजे हे आउटपुट हे ब्ल्यू वर पाठवले आहे की रेड वर पाठविले आहे हे या पीयूएफच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून आहे म्हणून हा आर्बिटर पीयूएफ तयार करण्यासाठी फंडामेंटल आर्बिटर स्विच वापरला जातो टिपिकल आर्बिटर पीयूएफ असे काहीतरी दिसते म्हणून आपल्याकडे असे अनेक स्विचेस एकामागून एक असतात आणि मागील स्लाइडमध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक स्विचमध्ये दोन्ही स्विचला दिले जाणारे एक इनपुट असते तर आपल्याकडे एक चॅलेंज आहे म्हणून आपल्याकडे 0 किंवा 1 अशी चॅलेंज आहेत आणि मुख्य म्हणजे हे चॅलेंज काय करणार तर किंवा ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन ह्या अनुक्रमे वरच्या किंवा खालच्या बाजूस स्विच करावी की नाही हे ठरवते तर इकडे उदाहरण म्हणून आपण पाहता की या विशिष्ट स्विचसाठी आपण 0 ला ठेवले आहे आणि म्हणून ती ब्ल्यू लाईन तळाशी आणि रेड लाईन वर व इतर वर स्विच करते अशा स्विचच्या मालिकांनंतर आपल्याकडे अखेरीस फ्लिप फ्लॉप होते हे डी फ्लिप फ्लॉप आहे हे विशिष्ट डी फ्लिप फ्लॉप 1 किंवा 0 चे आउटपुट देते तर तेथे मूलत 2 पैलू आहेत ज्यामुळे ही रचना पीयूएफ म्हणून वापरण्यासाठी इंटरेस्टिंग बनली आहे एक हे खरं आहे की या स्विचच्या डिझाइनमध्ये नॅनोस्कल व्हेरिएशन मुळे हे सर्व सिग्नल या स्विचद्वारे प्रपोगेट होत आहेत या दोन्ही लाईन रेड लाइन आणि ब्ल्यू लाईन चा त्रांस्मिशन स्पीड वेगवेगळा असेल आपण रिंग ऑसीलेटर केस मध्ये पाहिल्याप्रमाणे तसेच या प्रत्येक मल्टिप्लेक्स द्वारे दिलेल्या डिलेज प्रमाणे परिणाम उत्पादन प्रक्रिया आणि सिलिकॉनच्या विविध इंट्रान्सिक प्रॉपर्टीज वर तसेच प्रोसेस वर होतो तर परिणामी अशा अनेक स्विचेस कॅसकेडिंग नंतर आपल्याला काय मिळेल ते म्हणजे यापैकी एक लाईन एक तर ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन ज्याचे आउटपुट अन्य लाईनच्या तुलनेत वेगवान असेल तर आपल्याकडे आता येथे डी फ्लिप फ्लॉप आहे जो यापैकी कोणत्या दोन लाईन वेगवान आहे हे मोजते आणि त्या अनुषंगाने आउटपुट 0 किंवा 1 हे देते तर हे डी फ्लिप फ्लॉप यापैकी कोणते दोन सिग्नल खरोखर वेगवान आहेत हे प्रत्यक्षात कसे शोधते आहे याबद्दल अधिक तपशील पाहू तर आपण डी फ्लिप फ्लॉपचा विचार करू आणि काय केले तर त्यातील एक लाईन ब्ल्यू लाईन ही डी इनपुटला जोडली आहे आणि रेड लाईन क्लॉक इनपुटला जोडली आहे आणि आउटपुट हे वन बीट आहे जे एकतर 0 किंवा 1 आहे आता असे म्हणू या की ब्ल्यू लाईन स्विच झाली आहे जे इनपुटला प्रथम पोहोचते परिणामी आपल्याकडे असे काहीतरी दिसेल जेणेकरून आपल्याकडे डी लाईन असेल जी पहिले पोहोचते नंतर क्लॉक सिग्नल पोहोचतात आणि जेव्हा क्लॉकचे 0 ते 1 मध्ये ट्रान्झिशन होते तेव्हा डी फ्लिप फ्लॉप काम करते नंतर डी मधील इनपुट आउटपुटवर लॅच होते जेंव्हा क्लॉकचे 0 मधून 1 वर ट्रान्झिशन होते तेव्हा डी लाईनवर सिग्नल प्रथम आल्यामुळे आउटपुटला 1 चे मूल्य मिळेल दुसरीकडे जेंव्हा क्लॉकचे 0 मधून 1 वर ट्रान्झिशन होते जर तेव्हा क्लॉक प्रत्यक्षात प्रथम असेल तर हे पहाल की डी अजूनही 0 च्या मूल्यावर आहे आणि म्हणून आउटपुट क्यू Q चे मूल्य 0 असेल तर आपण येथे पाहू शकता पाहतोय की वेगवेगळ्या स्विचेसला 0 ते 1 असे ट्रान्झिशन मिळाल्यामुळे या 2 लाईनसाठी वेगळा मार्ग मिळेल आणि परिणामी या स्थितीत आऊटपुटवर आपल्याकडे एक मार्ग आहे जो दुसर्यापेक्षा वेगवान आहे आता आपण पाहिले आहे की डी फ्लिप फ्लॉप आपण चर्चा केल्याप्रमाणे कॉन्फिगर झाला आहे 2 मार्गापैकी कोणत्या मार्गाचे प्रथम आगमन झाले आहे हे तो शोधून काढतो आणि त्यानुसार आपण 0 आणि 1 मध्ये स्विच करू शकतो आर्बिटर पीयूएफ मध्ये चॅलेंज हे आहे की ही मल्टीप्लेक्सर्सची सिलेक्ट लाईन उदाहरणार्थ येथे 3 स्विचेस आहेत असे गृहीत धरू या चॅलेंज 0 0 आणि 1 आहे तर लक्षात घ्या की जर आपण चॅलेंज बदलले तर ते मूलत रेड आणि ब्ल्यू सिग्नल चे मार्ग बदलते आणि परिणामी आउटपुट बदलू शकेल मार्ग वेगळा असल्याने या दोन सिग्नलपैकी वेगवान कोण ही निवड देखील वेगळी असू शकते आणि म्हणूनच पीयूएफचे आउटपुट देखील बदलू शकते आर्बिटर पीयूएफ तयार करण्यासाठी आपल्याला एक चॅलेंज द्यावे लागेल त्यासंबंधित आउटपुट 0 आहे की 1आहे हे शोधावे लागेल म्हणून विशिष्टता मिळते कारण दिलेल्या चॅलेंजसाठीचे प्रत्येक मार्ग प्रत्येक डिव्हाइससाठी वेगवेगळे असू शकतात आणि म्हणूनच एका डिव्हाइसवर समान त्याच चॅलेंजसाठी आर्बिटर पीयूएफ कदाचित 0 चे आउटपुट देईल तर इतर डिव्हाइस 1 चे आउटपुट देतील तर याचा वापर ऑथेंटिकेशन आणि इतर उद्देशांसाठी केला जातो तर हा एक आर्बिटर्स पीयूएफचा रिझल्ट आहे 2008 च्या या विशिष्ट पेपरमधून ते प्राप्त केले गेले आहे जे दोन तापमानात इंटर आणि इंट्रा चिप डिस्टन्स दर्शवते एक 25 ° आणि इतर 85 ° वर आहे तर रिझल्ट अगदी जवळपास रिंग ऑसीलेटर पीयूएफसारखेच आहेत म्हणूनच आपण काय पहात आहोत की समान चॅलेंजसाठी इंटर चिप डिस्टन्स हे सरासरी 128 बिट रिस्पॉन्ससाठी 64 च्या आसपास आहे तर याचा अर्थ असा आहे की मी 2 वेगवेगळ्या आर्बिटर्स पीयूएफला समान चॅलेंज दिले तर रिस्पॉन्स अंदाजे 64 बिट्सने व्हेरी होऊ शकतो त्याचप्रमाणे 128 बिट रिस्पॉन्ससाठी इंट्रा चिप डिस्टन्स 16 पेक्षा कमी आहे आणि इनपुट प्रकरणांमध्ये तापमान रिस्पॉन्सवर जास्त परिणाम करत नाही तर याचा अर्थ असा आहे की जर मी एकाच डिव्हाइसला समान चॅलेंज वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये दिले तर जसे की वेळ बदलणे तापमान बदलणे किंवा बराच वेळानंतर किंवा बरेच काही नंतर रिस्पॉन्स खूपच समान आहे तर आपण काय पाहिले आहे तर 2 पब रिंग ऑसीलेटर पीयूएफ आणि आर्बिटर पीयूएफ आणि आता आपण पाहणार आहोत तर आपण त्यापैकी दोघांची तुलना करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातील वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहू तर लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे रिंग ऑसीलेटर पीयूएफमध्ये आपल्याकडे हे 2 मल्टीप्लेक्सर्स आणि एन बिट चॅलेंज आहेत म्हणूनच ते मूलत एन बीट चॅलेंज या 2 रिंग ऑसीलेटरची जोडी निवडत आहेत आणि म्हणूनच चॅलेंजची संख्या एन चुज 2 आहे दुसरीकडे आर्बिटर पीयूएफ आपण चॅलेंज निवडण्यासाठी सिलेक्ट लाइनचा वापर करून मूलत सेट करतो आणि जर असे एन स्विचेस आर्बिटर स्विचेस स्विच असतील तर चॅलेंजची संख्या 2 एन आहे म्हणूनच आर्बिटर पीयूएफसाठी संभाव्य चॅलेंजची संख्या 2 एन आहे म्हणून आपण चॅलेंजच्या संख्येच्या आधारे या पीयूएफचे विक पीयूएफ म्हणून वर्गीकरण करूयात कारण त्यामध्ये चॅलेंजचा एक छोटा सेट असतो वास्तविक आर्बिटरच्या बाबतीत चॅलेंजेस हे रिंग ओसीलेटरच्या संख्येवर किंवा strong पीयूएफवर लिनियरली अवलंबून असतात कारण शक्य असलेल्या चॅलेंजेसची संख्या ही तिथे असलेल्या आर्बिटर स्विचच्या संख्येशी एक्सपोनेन्शियली रिलेटेड असते तर ह्या विक पीयूएफच्या प्रॉपर्टीज आहेत सर्वप्रथम हे लक्षात आले आहे की विक पीयूएफमध्ये खूप चांगले इंटर आणि इंट्रा डिफरन्स आहे आपण रिंग ऑसीलेटरमध्ये पाहिलेले की खूप कमी चॅलेंज रिस्पॉन्स चे पॅटर्नस आहेत आणि या कारणास्तव सीआरपी किंवा चॅलेंज रिस्पॉन्स पेयर गुप्त ठेवाव्या लागतात आणि हल्लेखोरासमोर आणल्या जाऊ शकत नाहीत कारण अशा सीआरपीची संख्या खूपच कमी आहे म्हणूनच विक पीयूएफ क्रिप्टोग्राफिक की तयार करण्यासाठी वापरले जातात ते इतर एन्क्रिप्शन स्कीमसह एकत्र वापरले जातात जसे की ते सामान्यतः स्वतःच वापरले जात नाहीत परंतु विशेषत सीआरपी लपवण्यासाठी क्रिप्टोग्राफिक योजना जसे की एन्क्रिप्शन किंवा एच मॅक वगैरे सह एकत्रितपणे वापरले जातात आणि अजून बरेच काही तर विक पीयूएफची समस्या अशी आहे की वेगवेगळ्या चॅलेंजेस ची संख्या मर्यादित असल्याने हल्लेखोर हे सर्व चॅलेंजेस एन्यूमरेट करेल आणि प्रत्येक डिव्हाइससाठी हल्लेखोर सर्व चॅलेंजेस रिस्पॉन्स पेयर चा डेटाबेस तयार करेल आणि म्हणून त्याशिवाय डिव्हाइस नसला तरीही हल्लेखोर कोणत्याही चॅलेंज बद्दल त्याच्या डेटाबेसमधून रिस्पॉन्स देऊ शकेल म्हणून विक पीयूएफकडे मर्यादित एप्लीकेशन्स असतात आता आपण पाहिल्याप्रमाणे strong पीयूएफमध्ये मोठ्या संख्येने चॅलेंजेस रिस्पॉन्स पेयर आहेत खरं आपण पाहिलं आहे की आर्बिटर पीयूएफमध्ये आर्बिटर स्विचच्या संख्येवर आधारित चॅलेंजेस रिस्पॉन्स पेयर च्या संख्या घाऊक आहे आणि असेही गृहित धरले गेले आहे की यामुळे हल्लेखोर सर्व चॅलेंजेस रिस्पॉन्स पेयर हस्तगत करू शकणार नाही किंवा हल्लेखोर या सर्व चॅलेंजेस रिस्पॉन्स पेयर चा डेटाबेस तयार करू शकणार नाही म्हणून वापरलेल्या चॅलेंजेस रिस्पॉन्स पेयरना सार्वजनिक केले जाऊ शकते आणि सामान्यत या strong पीयूएफला क्रिप्टोग्राफिक योजनेची आवश्यकता नसते कारण तेथे असे काहीही गुप्त नसते जे संग्रहित करणे आवश्यक असते तर यासह आपण हे लेक्चर थांबवू पुढच्या लेक्चरमध्ये जो पीयूएफचा तिसरा भाग आहे आम्ही या पीयूएफला कुठल्याही क्रिप्टोग्राफी किंवा सिक्रेट किजची गरज नसताना ऑथेंटिकेशन मिळवण्यासाठी कसे वापरता येईल ते पाहू या ऑथेंटिकेशन योजनेमुळे उद्भवू शकणाऱ्या या अनेक कमतरता कशा आहेत आणि या संभाव्य समस्यांस प्रत्यक्षात सोडण्याचे मार्ग देखील आपण पाहूयात संदर्भ 1 फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन्स फोर डिव्हाईस ऑथेंटिकेशन अँड सिक्रेट की जनरेशन